या व्याख्यानमालेत आम्ही तुम्हाला आणखी काही इंटरफेसिंगचे प्रयोग दाखवणार आहोत STM32 मायक्रोकंट्रोलर बोर्डसह DC मोटरचे इंटरफेस कसे करावे ते दाखवणार आहोत अशा प्रकारचे इंटरफेसिंग कसे केले जाऊ शकते हे दर्शविण्यासाठी आम्ही एक लहान DC मोटर वापरली आहे आम्ही आपल्याला मोटर नियंत्रित करण्याचे आणि वेग बदलण्याचे प्रयोग करून दाखविणार आहोत आम्ही तुम्हाला मोटर कशी इंटरफेस करायची आणि स्पीड कशी सेन्स करायची ते दाखविणार आहोत चला तर मग मोटर इंटरफेस बद्दल बोलूयात तर ही मोटर आहे जी मी इंटरफेस केली आहे आपण खाली एक मोटर असल्याचे पाहू शकता आणि शाफ्टला जोडलेले चाक आहे जे फिरू शकते या स्लाइडवर परत येत आहोत उजवीकडे असलेल्या चित्रामध्ये मी तोच शाफ्ट दाखविला आहे आपण पहात आहात येथे 8 स्लॉट आहेत जे कापले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 फिरणारे शाफ्ट मेटल व्हीलशी जोडलेले आहे जेथे 8 स्लॉट आहेत आणि या बाजूला आपण काळ्या प्रकारची वस्तू पाहू शकता ही व्यवस्था ऑप्टो कपलर सर्किट आहे ज्याच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे यापूर्वी आपण पाहिले होते की LDR सर्किटचा उपयोग ऑप्टिकल व्यत्यय सेन्स करण्यासाठी आणि ऑब्जेक्ट्सची संख्या मोजण्यासाठी केला जाऊ शकतो जे एका विशिष्ट पॉईंटला ओलांडत आहेत जसे खोलीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची ही संख्या असू शकते येथे आपण LDR आणि काही प्रकारचे LED लाइट सोर्स देखील वापरु शकलो असतो परंतु आम्हाला वाटले की व्यत्यय मोजू शकणाऱ्या काही वेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल सेन्सिंग सर्किट वापरू आणि हे आहे ज्याला ऑप्टो कपलर म्हणतात आम्ही आपणास सांगू की ऑप्टो कपलर कसे कार्य करते आपणास असे दिसेल की ऑप्टो कपलर स्ट्रॅटेजिकली चाक फिरत असलेल्या जागेवर ठेवलेले आहे कारण चाकात 8 स्लॉट आहेत आणि एका संपूर्ण फेऱ्यासाठी 8 इंटर्र्रपशन येतील तर चाकच्या प्रत्येक रोटेशनसाठी असे 8 ऑप्टिकल व्यत्यय येतील आणि आपण वापरत असलेली ही सर्किट प्रत्येक व्यत्ययासाठी एक पल्स तयार करेल एका रेव्होल्यूशनसाठी 8 पल्सेस असतील आणि मोटर कारण आम्ही वापरत असलेली मोटार छोटी आहे आम्ही ती थेट मायक्रोकंट्रोलर आउटपुट पोर्टवरून चालवू शकतो आम्ही एक PWM पोर्ट वापरला आहे परंतु जर मोठी मोटर असेल तर नक्कीच आपल्याला ड्रायव्हर सर्किट वापरण्याची आवश्यकता आहे जे मोठ्या मोटर चालविण्यासाठी आवश्यक व्होल्टेज आणि करंट पुरवेल परंतु ही एक लहान मोटर असल्याने आपण त्यास थेट चालवू शकतो तसेच PWM पोर्ट वापरल्यामुळे ड्यूटी सायकल बदलून आपण मोटरला पाठवत असलेल्या नियंत्रणाचे सरासरी मूल्य बदलत आहे असे केल्याने मोटरचा सरासरी वेग नियंत्रित केला जाऊ शकतो या ऑप्टो कपलर सर्किटचा वापर करून हे ऑप्टिकल इंटरर्रपशन कसे कार्य करते ते पाहूया मूलतः ऑप्टो कपलर मध्ये दोन गोष्टी असतात पहिले एका प्रकारचा प्रकाश स्रोत आपल्या सर्किटमध्ये आपण एक इन्फ्रारेड लाइट इमीटिंग डायोड हा प्रकाशस्रोत वापरत आहोत हे प्रकाश सोडते परंतु इन्फ्रारेड frequency बँडमध्ये आणि दुसऱ्या बाजूला एक फोटो ट्रान्झिस्टर आहे फोटो ट्रान्झिस्टर एक प्रकारचे ट्रान्झिस्टर आहे इथे सामान्य ट्रान्झिस्टर प्रमाणे बेस कनेक्शन नसते फक्त दोन टर्मिनल्स असतात बेस च्या जागी ऑप्टिकल यंत्रणा असते जेव्हा प्रकाश असतो तेव्हा ट्रान्झिस्टर चालू होतो आणि जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ट्रान्झिस्टर बंद होतो म्हणून जेव्हा हा IR LED या ट्रान्झिस्टरवर प्रकाश टाकतो तेव्हा ट्रान्झिस्टर चालतो आणि 3 ते 4 मध्ये करंट वाहतो आपण वापरू ते सर्किट अशी आहे LED भागात एक प्रकारची एलईडी ड्रायव्हिंग सर्किट असेल आपल्याला माहिती आहे त्यामध्ये एक रेसिस्टन्स पॉवर सप्लाय च्या सिरीज मध्ये असेल जे आपण आवश्यकतेनुसार चालू आणि बंद करू शकतो आणि दुसऱ्या बाजूला रेझिस्टन्स आणि ट्रान्झिस्टर चे आणखी एक सर्किट असेल जेव्हा ट्रांजिस्टर कंडकट करेल हे आउटपुट व्होल्टेज कमी होईल आणि जेव्हा हे बंद असेल तेव्हा आउटपुट व्होल्टेज Vccच्या जवळ जाईल तर ऑप्टो कपलर यंत्रणा यासारखी दिसते तुम्हाला दिसेल की मध्ये एक लहान छिद्र आहे आणि येथे त्या दोन प्लेट्स दरम्यान चाक ठेवलेल आहे अशा प्रकारे याची व्यवस्था असते कनेक्शन डायग्राम अगदी सोपा आहे ही मोटर थेट PWM आउटपुट पोर्टवरून चालविली जाईल येथे आपण D3 पोर्ट वापरला आहे ग्राउंडला जोडण्यासाठी आणखी एक टर्मिनल आहे आणि या ऑप्टो कपलर सर्किटचा वापर करून मोटार चालविण्यासाठी किंवा स्पीड सेन्सिंगसाठी मी हे 5 व्होल्ट आणि ग्राउंड वापरत आहे आणि ऑप्टो कपलरचे हे आउटपुट डिजिटल इनपुट पिन डीफॉल्टला दिले जाते कारण हे डिजिटल आउटपुट असेल एकतर 0 किंवा 1 व्यत्यय किंवा व्यत्यय नाही तर मी मोटर रोटेशन नियंत्रित करण्यासाठी हे D3 ला जोडणार आहे आणि ऑप्टो कपलरमधून ऑप्टिकल व्यत्यय जाणवण्याकरिता D4 सोबत जोडत आहे आपल्या पहिल्या प्रयोगात आपण फक्त D3 वापरणार आहोत दुसर्या प्रयोगात आपण D3 आणि D4 दोन्ही वापरणार आहोत पहिल्या प्रयोगाबद्दल बोलूया पहिल्या प्रयोगात आपण आत्ताच पाहिलेल्या सर्किटचा वापर करून आम्ही मोटर इंटरफेस करतो आहोत याव्यतिरिक्त आम्ही याप्रमाणे पुश बटण स्विच देखील इंटरफेस करीत आहोत जर स्विच दाबला नसेल तर आउटपुट पॉईंट उच्च होईल स्विच दाबल्यास ते कमी होईल ते ग्राउंड सोबत जोडले जाईल म्हणून जेव्हा स्विच दाबल्या जाईल तेव्हा पोर्ट लाइन D2 शी जोडलेले स्विच आउटपुट 0 होईल आणि जर स्विच दाबले नाही तर ते 1 होईल प्रयोग असा आहे आम्ही सतत स्विच दाबू सुरुवातीला मोटार काही वेगात फिरेल जेव्हा आम्ही एक स्विच दाबतो तेथे वेगाच्या 3 भिन्न पातळी असतात एक जास्तीत जास्त वेग असतो दुसरा मध्यम वेग आणि तिसरा बंद मोटार बंद होईल म्हणून जेव्हा मी स्विच दाबून ठेवीन तेव्हा जास्तीत जास्त मध्यम बंद हे चक्र रिपीट होईल आता प्रोग्रॅम चा कोडे पाहू हा थोडा मोठा आहे आणि दोन स्लाईड्स वर लिहिला आहे मी म्हटल्याप्रमाणे मोटर नियंत्रणासाठी आम्ही PWM कंट्रोल आउटपुट लाइन D3 वापरत आहोत ड्युटी सायकलनुसार मोटरची गती बदलू शकते आणि push स्विचचे आउटपुट D2 ला जोडलेले आहे हा एक DigitalIn प्रकारचा इनपुट आहे मेन प्रोग्रॅम मध्ये आम्ही स्टेट नावाचे व्हेरिएबल डीफाईन केले आहे ज्याची इनीशीयल व्हॅल्यू 1 आहे हे प्रत्यक्षात सूचित करते की मोटर कोणत्या स्तिथीत आहे आहे कारण इथे 3 स्तिथी आहेत मॅक्सिमम वेग मध्यम वेग आणि बंद प्रारंभी मी स्टेट 1 करीत आहे हे 1 2 3 सारखे पुढे जाईल आता motor period 0 1 वर सेट केले आहे ज्याचा अर्थ 100 मिलिसेकंद आहे तर 100 मिलिसेकंद कालावधीसह मी प्रक्रिया पुन्हा पुन्हा करिन सुरुवातीला मी ड्युटी सायकल मॅक्सिमम 1 0 वर सेट केले आहे motor 1 0 हे समतुल्य आहे motor 0 सोबत तर सुरुवातीला ते जास्तीत जास्त वेगाने फिरत आहे while लूप मध्ये आपण स्विच प्रेस शोधत आहोत जर स्विच दाबले गेले तर आपण कसे तपासाल जर push switch सिग्नल 0 असेल तर याचा अर्थ स्विच दाबला गेला आहे जर 0 असेल तर स्टेटने 1 वाढवा मग मी ते 4 झाले आहे की नाही ते तपासतो कारण ते फक्त 1 2 3 असू शकते जर ते 4 होण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण पुन्हा 1 वर आणा तर या लूपमध्ये ते 123 पुन्हा 1 2 3 यासारखे होईल आणि स्विच प्रेस आढळल्यानंतर आणि स्टेट वाढवल्या वर स्विच रिलीज होईपर्यंत प्रतीक्षा करा तर जोपर्यंत स्विच 0 राहील आपण डमी लूपमध्ये थांबतो जर आपण स्विच बराच काळ दाबला तर तो या लूपमध्ये थांबेल जेव्हा आपण हे सोडता फक्त तेव्हाच पुढील मोटरचि गती प्रभावी होईल पुढील स्लाइड स्पीड कंट्रोल कसे केले जाते ते दर्शवते येथे स्विच केस स्टेटमेंट आहे जे प्रत्यक्षात "state" व्हेरिएबलचे मूल्य तपासते ते 1 2 किंवा 3 असू शकते जर ते 1 असेल तर आपण मॅक्सिमम ड्युटी सायकल वापरत आहात जर ते 2 असेल तर 0 8 किंवा मध्यम वेग आणि ते 3 असल्यास ते 0 0 किंवा बंद आहे ही गोष्ट एका चक्रात होत राहील आता प्रात्यक्षिक बघूयात आपण चर्चा केली तो हा प्रोयोग आहे चला आता ह्याला compile करू हे सेव्ह करा कॉपी आणि पेस्ट करा बघा आता ही मोटार फिरण्यास सुरवात झाली आपण येथे पाहू शकता ही मोटर अधिकतम गती मध्ये फिरत आहे आणि येथे मी एक छोटा पुश स्विच इंटरफेस केला आहे आपण पुश स्विच पाहू शकता एक टर्मिनल पाहू शकता आणि पुश स्विच या रेसिस्टन्स Vcc ला जोडला आहे आणि दुसरे टर्मिनल ग्राउंडला जोडलेले आहे आणि स्विचचा मध्यम बिंदू इनपुट लाइन D2 सोबत जोडलेला आहे मोटरच्या इंटरफेसविषयी बोलायचे तर आपण येथे काही टर्मिनल असल्याचे पाहू शकता हे 5 व्होल्ट आहे जे 5 व्होल्ट पॉईंटशी जोडलेले आहे हा काळा वायर GND आहे आणि हा पिवळा वायर PWM कंट्रोल आहे जो D3 सोबत जोडलेला आहे आणि ही दुसरी हिरवी वायर आपण पुढील प्रयोगात वापरणार आहोत हे ऑप्टो कपलर आउटपुट वापरणार आहे परंतु या प्रयोगात आम्ही ऑप्टो कपलर वापरत नाही आहोत बघा ही मोटर पूर्ण वेगाने फिरते आहे एकदा मी हे स्विच दाबल्यास वेग कमी झाला आता मध्यम आहे मी दुसर्या वेळी स्विच दाबाला तर मोटर बंद होईल मी पुन्हा एकदा दाबाला तर ते पुन्हा मॅक्सिमम वेगाने फिरण्यास सुरवात करेल नंतर मी पुन्हा एकदा दाबल्यास मध्यम वेगाने फिरेल हा मॅक्सिमम वेग मध्यम वेग बंद आहे हे चक्र पुन्हा होईल पुढे पाहूया आता दुसर्या प्रयोगात आपण काही गोष्टी करणार आहोत आता तुम्ही मोटारचा विचार करा तुमच्याकडे मोटार येथे आहे हे मोटरचे प्रतीक आहे आपण वेग नियंत्रित करण्यासाठी मायक्रोकंट्रोलर कडून एक कंट्रोल लाइन वापरत आहोत तर आपण PWM आउटपुट लाइन D3 सोबत कनेक्ट केले आहे या प्रयोगात आम्ही ऑप्टो कपलरचे आउटपुट देखील वापरत आहोत कारण आम्हाला फिरण्याची गती मोजायची आहे प्रति सेकंद किंवा प्रति मिनिट किती पल्सेस येत आहेत आम्ही ऑप्टिकल आउटपुट डिजिटल इनपुट लाइन D4 सोबत कनेक्ट करीत आहोत मुद्दा असा आहे मोजल्यानंतर मला गती काय आहे हे कसे कळेल ते मी कसे दर्शवू या कारणास्तव आम्ही LCD मायक्रोकंट्रोलर बोर्डसह इंटरफेस केला आहे आम्ही LCD इंटरफेसचा तपशील सांगणार नाही कारण आपण यापूर्वीच्या व्याख्यानात तो बघितला आहे तुम्हाला माहित आहे LCD इंटरफेस कसा केला जातो जेव्हा मी तुम्हाला प्रोग्राम दाखवीन तेव्हा मी आणखी एक मुद्दा स्पष्ट करणार आहे मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे mbed h include केले आहे आणि LCD इंटरफेससाठी मला TextLCD h इंटरफेस करणे आवश्यक आहे आपल्याला स्क्रोलची आवश्यकता नाही म्हणून तिसरा आवश्यक नाही परंतु मी TextLCDScroll h वापरला आहे आणि मोटर ड्राइव्हसाठी मी D3 सोबत कनेक्ट केले आहे आणि D4 हे इनपुट आहे जे ऑप्टो कपलरच्या आउटपुटमधून येत आहे आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया जेव्हा मी एखादा प्रोग्राम लिहितो तेव्हा मी कसे मोजू समजा मला मोजायचे आहे की प्रति सेकंद अशा किती पल्सेस येत आहेत आपण प्रोग्राममध्ये इंटरप्ट वापरून त्याची अंमलबजावणी केली आहे व्यत्यय म्हणजे काय व्यत्यय अशी एक यंत्रणा आहे समजा हा आपला प्रोसेसर बोर्ड आहे आणि बाहेरून काही व्यत्यय येत आहेत येथे आपण हे डिजिटल इनपुट लाइन D4 सोबत जोडले आहे आम्ही यापूर्वी interrupts वर चर्चा केली तेव्हा मी तुम्हाला सांगितले की कोणतीही एक डिजिटल IO लाईन interrupt पिन म्हणून वापरली जाऊ शकते तर येथे आपण ही D4 इंटरप्ट इनपुट म्हणून वापरत आहोत मी ते कसे declare करू मी ते DigitalIn च्याऐवजी InterruptIn म्हणून declare करतो आणि मी ह्याचे नाव "wheel" म्हणून दिले आहे आणि PWM आऊट साठी मी त्याला "motor" असे म्हणतो आहे आता मुद्दा असा आहे की व्यत्यय आणण्यासाठी खरोखर काय होते म्हणजे जर तुम्ही याचा अभ्यास कोठेतरी केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा इंटरप्ट सिग्नल प्रोसेसरकडे येतो तेव्हा प्रोसेसर जे काही चालवित असेल ते तात्पुरते निलंबित केले जाते आणि कंट्रोल इंटरप्ट सर्व्हिस रूटीन कडे जाते इंटरप्ट सर्व्हिस रूटीनची अंमलबजावणी झाल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या प्रोग्रामवर नियंत्रण परत येते हे असे कार्य करते इथे एक रिव्होल्युशनसाठी प्रत्येक वेळी ऑप्टिकल व्यत्यय येतो असे 8 interruptions येतील तर अशा काही पल्सेस येतील प्रत्येक वेळी ऑप्टिकल इंटरप्ट आला की एक पल्स येईल आणि या प्रत्येक पल्समध्ये एक इंटरप्ट सिग्नल तयार केला जाईल तर इंटरप्ट सर्व्हिस रूटीन ला बर्याच वेळा कॉल केले जाईल येथे आपण हे केले आहे पहा प्रत्यक्षात हे इंटरप्ट सर्व्हिस रूटीन हे काउन्ट फन्कशन आहे मी तुम्हाला ते इंटरप्ट सर्व्हिस रूटीन म्हणून कस declare करायच ते दाखवतो पण समजा सध्या हे इंटरप्ट सर्व्हिस रूटीन आहे आम्ही "pulses" नावाचा ग्लोबल इंटिजर व्हेरिएबल declare केला आहे ज्याची इनीशियल व्हॅल्यू 0 आहे आणि इंटरप्ट सर्व्हिस रूटीन मध्ये "pulses" ला आम्ही 1 ने वाढवणार जेणेकरून जेव्हा जेव्हा व्यत्यय येतो तेव्हा व्हेरिएबल 1 ने वाढेल लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक एलसीडी इंटरफेस देखील केला आहे आणि हे मानक इंटरफेस आहेत आठवा यापैकी पहिले रजिस्टर सिलेक्ट आहे दुसरे अनएबल आहे आणि शेवटचे चार 4 बिट इंटरफेससाठी मोस्ट सिग्निफिकन्ट डेटा लाइन आहेत तर आम्ही LCD पासून D8 D9 D10 D11 पिन्सला जोडले आहे आणि अनएबल D12 ला जोडले आहे आणि RS D13 ला जोडले आहे Vcc GND आणि आपल्याला आठवत असेल आपण पोटेंशिओमीटर असा वापरला होता त्याला LCD कॉन्ट्रास्ट व्यवस्थेसाठी VEE नावाच्या दुसर्या पिनशी असे जोडले होते हे पोटेंशिओमीटर सर्किट देखील इथे आहे मी आपणास सांगितले आहे की हे इंटरप्ट सर्व्हिस रूटीन आहे हे इंटरप्ट सर्व्हिस रूटीन कसे वापरले आहे ते पाहू या हे आपले मेन फन्कशन आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की ही ती जागा आहे जिथे आपण इंटरप्ट सर्व्हिस रूटीन निर्दिष्ट करीत आहोत आपण असे म्हणत आहोत की चाक म्हणजे ऑब्जेक्ट आहे जे आपण "wheel" म्हणत असलेल्या इंटरप्ट लाइनशी जोडलेले आहे "rise" हे एक फंक्शन आहे जे प्रत्येक वेळी सिग्नल 0 ते 1 पर्यंत वाढले का ते तपासते जेव्हा वाढ होते तेव्हा आपण हे फन्कशन कॉल करतो count म्हणजे हे फंक्शनचे पॉईंटर आहे आठवा काउंट हे त्या फन्कशनचे नाव होते प्रत्येक वेळी जेव्हा wheelवर एक rising edge तेव्हा आपण काउंट कॉल करू अशाप्रकारे इंटरप्ट सर्व्हिस रूटीनला कॉल केल जाते आणि आम्ही PRM नावाचे व्हेरिएबल declare केले आहे जिथे आपण प्रति मिनिट रिव्होल्यूशन्स मोजत आहोत एक msg नावाचा कॅरेक्टर अॅरे आहे मोटर ड्रायव्हिंगसाठी आम्ही १०० मिलिसेकंदांचा कालावधी गृहीत धरला आहे मागील प्रयोगाप्रमाणे ड्युटी सायकल 0 9 वर सेट केले आहे आणि cls फन्कशन सुरुवातीला LCD स्क्रीन क्लीअर करते while लूपमध्ये पल्सेस 0 ने इनीशलाईझ केल्या आहेत आता आम्ही 1 सेकंदाची वाट पाहतो याचा अर्थ असा की या 1 सेकंदामध्ये मोटर फिरते आहे तर या एका सेकंदामध्ये किती पल्सेस येत आहेत याची मोजणी होईल पल्सेस मध्ये एवढ्या वेळा वाढ होईल शेवटी आम्ही प्रति मिनिट रिव्होल्यूशन्सची गणना करतो कारण आम्ही 1 सेकंदासाठी मोजले आहे 1 मिनिटासाठी त्याला 60 ने गुणाकार होईल आणि त्या चाकामध्ये 8 छिद्र असल्यामुळे आपल्याला ते 8 ने विभाजित करावे लागेल हे आपल्याला प्रति मिनिट रिव्होल्यूशन्स किंवा RPM चे मूल्य देईल sprintf म्हणजे आपण हे मूल्य स्ट्रिंगमध्ये प्रिंट करू शकता आपण या PRM चे मूल्य इंटीजर म्हणून या कॅरॅक्टर स्ट्रिंग मध्ये प्रिंट करू शकता नंतर आपण हे LCD वर प्रदर्शित करत आहोत आणि हे केल्यावर आम्ही पल्सेस चे मूल्य 0 वर पुन्हा आणू जेणेकरून पुढील चक्रात आपण पुन्हा मोजणी करू आणि ही प्रक्रिया पुन्हा करू पुन्हा 1 सेकंदाची प्रतीक्षा करा पुन्हा पल्सेस 1 सेकंदासाठी मोजल्या जातील आम्ही पुन्हा RPM काढू आणि प्रिंट करू हा प्रोग्राम आहे आणि आता आपण डेमो पाहू हा तोच प्रोग्रॅम आहे जो मी दाखवला आहे मी याला कम्पाइल करण्याचा प्रयत्न करीत आहे मी हे कम्पाइल करतो सेव्ह करतो कॉपी करतो आणि पेस्ट करतो आता काय होते ते पाहूया पहा प्रोग्राममध्ये आम्ही ड्युटी सायकल 0 9 वर सेट केले आहे पहा मोटार अत्यंत वेगाने फिरते आहे या प्रयोगात स्विच सर्किट वापरला नाही आहे म्हणून हा स्विच रीड केला गेला नाही नाही पण हा LCD डिस्प्ले पहा हे कॉन्ट्रास्ट नियंत्रित करण्यासाठी पोटेन्शीओमीटर आहे जेणेकरून आपण ते योग्य कॉन्ट्रास्टसाठी समायोजित करू शकता हे RPM 1095 असल्याचे दर्शवित असल्यास आपल्याला दिसते आहे की ही मोटर एक अतिशय स्वस्त आणि छोटी मोटर आहे म्हणून त्याचा वेग खूप स्थिर नाही तर हे थोडेसे बदलत आहे जसे 1027 1100 1095 तर RPM असेच चालले आहे आपण येथे RPM चे मूल्य पाहू शकता आता आपण पाहू की मी ड्युटी सायकल बदल्याने RPM चे मूल्य बदलते का आपण येथे पहा मोटर ड्युटी सायकल 0 9 वर सेट केले होते हे 0 9 ते 0 7 मध्ये बदलू या असे म्हणूया मी ते बदलून 0 7 केले हे सेव्ह करू पुन्हा कम्पाइल करू आणि हे सेव्ह करू आणि कॉपी करू पेस्ट करू हे पहा आता तेच घडत आहे परंतु आता मोटार पहिले पेक्षा हळू गतीने फिरते आहे जर आपण मोटरकडे पाहिले तर ते कमी वेगाने फिरते आहे आणि आता आपणास दिसत असेल की RPM चे मूल्य 600 दर्शवित आहे तर RPM मूल्य आपणास लक्षणीयपणे खाली आले आहे हे दिसेल तर अशा प्रकारे आपण मोजा मूल्य वाचा आणि RPM चे मूल्य कमी असल्याचे आढळल्यास आपण ड्युटी सायकल थोडेसे वाढवा आणि पुन्हा वाचा जर ते कमी असेल तर आपण पुन्हा वाचा आधी आम्ही या इंटिग्रल कंट्रोल ऑन ऑफ कंट्रोल PID कंट्रोल या सर्व गोष्टींबद्दल बोललो आहोत म्हणून या सर्व गोष्टी येथे येऊ शकतात परंतु कार्यक्रम जटिल होईल म्हणून आम्ही ते या प्रात्यक्षिकात दाखवील नाही परंतु आपण ते देखील घेऊ शकता आपण RPM चे मूल्य प्रीसेट करू शकता आणि मोटर ड्राइव्ह त्यानुसार कार्य करण्यासाठी RPM समायोजित करू शकता यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत धन्यवाद